ब्लॅक बॉडी रेडिएशन व वेन डिस्प्लेसमेंट लॉ अँड एनालेसिस फॉर स्पेक्टरल डेन्सिटी या लेक्चर मध्ये आपण वेन चे फॉर्मुले मिळवणार आहोत विशेषतः आपण वेन चे डिस्प्लेसमेंट लॉ Wien's displacement law आणि वेन चे डिस्ट्रिब्युशन Wien's distribution पाहणार आहोत आणि दोन्ही थर्मोडायनामिक्सच्या सहाय्याने केले गेले आहेत आणि जसे कि तुम्हाला माहितीच असेल की थर्मोडायनामिक्स पररस्पर क्रियेच्या तपशीलांची खरोखर काळजी करत नाही हि एक मॅक्रोस्कोपिक थेअरी आहे आणि चला आपण वेन च्या या सुंदर युक्तिवादांकडे पाहूया आणि स्पेक्ट्रल डेन्सीटीच्या डिस्ट्रिब्युशन साठीचे खरे सूत्र मिळविण्याच्या तो अगदी जवळ आला होता आणि खरे पाहता या शोधासाठी त्याला नोबेल पारितोषिक देण्यात आले तर पहिली गोष्ट म्हणजे वेन चे डिस्प्लेसमेंट लॉ यासाठी त्याने गोलाकार कॅव्हिटी चा विचार केला असे म्हणूयात कि हे अगदी लहान वेग v ने प्रसरण आणि आकुंचन पावते ते यापैकी काहीही अगदी लहान वेग v प्रमाणे आणि म्हणून त्यांनी कॅव्हिटीच्या अॅडिबॅटीक एक्सपान्शन चा विचार केला जी कि गोलाकार कॅव्हिटी आहे एका गोलाकार कॅव्हिटी चे अॅडिबॅटीक एक्सपान्शन अॅडिबॅटीक म्हणजे जे तुम्हाला सांगत आहे तापमान T असताना हीट एक्सचेंज 0 होते आपण यापूर्वी असे पाहिले आहे की जर माझ्याकडे अशी कॅव्हिटी असेल तर ते एक प्रेशर अप्लाय करत आहे ते एक प्रेशर p अप्लाय करत आहे जेव्हा त्याला इक्विलिब्रियम मध्ये ठेऊन अॅडिबॅटीकली प्रसरण पाऊ दिले जाते राइट तर मी यावर काही फोर्स अप्लाय करत आहे आणि म्हणून ते कार्य करते तर कॅव्हिटी किंवा योग्यरित्या कॅव्हिटीच्या आतील रेडिएशन कार्य करते आणि कॅव्हिटी प्रसरण पावते तर कॅव्हिटी जसजशी विस्तृत होत जाते जर ती कार्य करत असेल तर तिच्या इंटर्नल एनर्जी ला काय झाले पाहिजे याचा अर्थ असा होतो की इंटर्नल एनर्जी कमी होते कारण या एनर्जी च्या बदल्यात काम केले जात आहे कारण तेथे उष्णता दिली जात नाही आणि तापमानात घट होत आहे तापमान कमी होत आहे त्याच वेळी जर मी ते कॉम्प्रेस केले तर जर त्रिज्या कमी होत असेल तर तापमान वर जाईल कारण मी एनर्जी पंप करीत आहे यापेक्षा ज्यास्त काहीतरी घडते जसजसे आत असलेले रेडिएशन कॅव्हिटीच्या भोवती बाउंस होते जसजसे ते एक्सपांड होते तर तुम्ही बाराव्या वर्गाच्या भौतिकशास्त्रातून आठवा की जेंव्हा एखादा प्रकाश किंवा ध्वनी एखाद्या मूव्ह होत असलेल्या भिंतीवरून रिफ्लेक्ट होते तेंव्हा त्याची वेव्हलेंग्थ बदलते त्याची फ्रिक्वेन्सी बदलते तर कोणताही प्रकाश ज्याची वेव्हलेंग्थ लॅम्बडा आहे जसे ते बाऊन्स होईल त्याची वाढत जाईल कारण फ्रिक्वेन्सी कमी होईल तर मी प्रत्यक्षात या अॅडिबॅटिक एक्सपान्शन चा अभ्यास करून मी हे सांगू शकतो की किती बदलत आहे आणि ते लॅम्बडा T शी संबंधित कसे आहे आणि तेच आपण संपवले आणि आम्ही ते पुढे करणार आहोत तर चला आता आपण पाहुयात जेव्हा या कॅव्हिटी जिची त्रिज्या r आहे व प्रकाशाची किरणे असे कि मध्या पासून जात असेल तेव्हा हे बदल कसे घडतात जर मी याला लंब काढला तर जेथे हे लागते तेथे कोन थिटा आहे ते पुन्हा किंचित रिफ्लेक्ट होते आणि हे 2 θअसणार आहे आणि तर हा कोन मला येथे तो पुन्हा स्वच्छपणे बनवू द्या तर तेथे एक प्रकाश किरण आहे जो जात आहे हा एक केंद्र आहे हा कोन थिटा आहे प्रकाश किरण अशा प्रकारे रिफ्लेक्ट होतात आणि कॅव्हिटी या दिशेने व्हेलॉसिटी v ने एक्सपांड होते आहे आता व्हेवलेंग्थ मध्ये बदल डॉपलरच्या सूत्राद्वारे दिले गेले आहे आणि v हे c पेक्षा खूप खूप लहान आहे तर 2vsinθc 2 v चे कॉम्पोनन्ट्स प्रकाशाच्या दिशेने घेतले जाणार आहेत जे vsinθआहे तर हे 2vsinθcअसणार आहे तर हे λ2λvsinθcरिफ्लेक्शन असणार आहे तर प्रत्येक रिफ्लेक्शन दरम्यान हा व्हेवलेंग्थ मध्ये झालेला बदल आहे आणि मला तापमानातील बदलाशी हे 2 जोडायचे आहे आपण तापमान बदल कसे मोजणार आहोत तर तापमान बदल मोजायचे आहे हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच्या चा वापर करून केले जाते जे असे सांगते की QUpV आता मी एक एडिएबॅटिक एक्सपान्शन घेत आहे त्यामुळे हे 0 आहे आणि म्हणून U हे pV च्या बरोबर असणार आहे जे मी u34πr2r असे लिहू शकतो जिथे r हि कॅव्हिटीची त्रिज्या आहे U काही नाही पण uV आहे जे u VuV असणार आहे जे u Vu4πr2आहे त्यामुळे हे सर्व एकत्र डाव्या बाजूला गोळा करूयात आणि आपल्याजवळ u Vहे 4π3r3u4πr2r u34πr2r आहे आलराइट आता मी हे लिहू शकतो 4πr2या पूर्ण मधून कॅन्सल होते 4πr24πr24πr2 त्यामुळे तुम्हाला ur3 4u3rमिळते तर हा एक रिजल्ट आहे जो आपण मिळवला आहे जो मी पुढील स्लाइड्वर नेणार आहे तर आपण ur3 4u3rमिळवले आहे हे 3 कॅन्सल होते आणि मला uu 4rr मिळते आता मला माहित आहे की u हे T4 प्रपोर्शनल आहे जे सूचित करते कि u∝4T3T आणि जर मी ते सब्स्टीट्युट केले तर मला की मला uu4T3TT4मिळणार आहे जे4TTआहे त्यामुळे हे सर्व एकत्र करून मला 4TT 4rr मिळते हे 4 कॅन्सल होते आणि मला मिळते TT rr dTT drrजे लगेच Trconstant आहे असे सुचवते त्रिज्या वाढत असताना तापमान कमी होते तर आपण तापमान आणि त्रिज्या यांचा संबंध लावला आहे आणि आपण प्रत्येक रिफ्लेक्शन साठी 2vsinθcहे देखील शोधले आहे आणि आपण या दोन्ही ला 2 आणि T ला रिलेट करण्यासाठी एकत्र करणार आहोत चला पाहुयात आपण ते कसे करतो प्रत्येक रिफ्लेक्शन साठीΔλ 2vsinθc आता प्रत्येक रिफ्लेक्शन साठी प्रकाशाने प्रवास केलेले अंतर त्रिज्या r असल्यास प्रत्येक रिफ्लेक्शन साठी वेळ 2rsinθ आहे कारण कि हे r आहे आणि हे आहे त्यामुळे हे rsinθ आहे हे rsinθआहे तर 2rsinθc प्रत्येक रिफ्लेक्शन साठी चा वेळ2rsinθcआहे त्यामुळे या वेळेत कॅव्हिटीच्या भिंतीनी पार केलेले अंतर हे r एवढे आहे जे 2rsinθcv च्या बरोबर आहे जे मी 2vsinθcrअसे लिहू शकतो याचा अर्थ 2vsinθc ला rrअसे लिहिता येऊ शकते आता मी या सूत्रामध्ये हे ठेवतो आणि मला मिळते Δλ हे Δrr च्या बरोबर आहे किंवा ddrr आणि हे तुम्हाला लगेच rकॉन्स्टन्ट असे देते चला तर तापासुयात cr dλcdrcr dλcdrcr जे drrआहे तर हे r स्थिरअसे आहे का हे चेक करणार आहे तर आपल्याला काय मिळाले आपल्याला Trकॉन्स्टन्ट मिळाले आहे याला आपण c1 म्हणूयात आणि आताच आपल्याला rकॉन्स्टन्ट हे सुद्धा मिळाले आहे जे कोणतेतरी c2 आहे आपण हे दोन्ही एकत्र करू शकतो आणि दोन्ही समीकरणांचा गुणाकार करू हे समीकरण 1 आणि हे समीकरण 2 हे मला सांगते की Tकॉन्स्टन्ट याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की हि कॅव्हिटी जसजशी प्रसरण पावते रेडिएशन इक्विलिब्रिअम मध्ये राहते हे T1 पासून T2 पर्यंत जाते मी एखाद्या विशिष्ट वेव्हलेंग्थ कडे पाहिले आणि तिचा मागोवा घेत राहिल्यास हा लॅम्बडा 1 पासून 2 पर्यंत बदलतो ते असे असेल की T1 1 T2 2 ह्या ला रेडिएशनच्या विशिष्ट वैशिष्ट्याशी संबंधित राहावे लागणार आहे तर आपण निवडलेले वैशिष्ट्य ओळखण्यासाठी निवडलेले वैशिष्ट्य हे max आहे आणि नंतर आपण maxTकॉन्स्टन्ट लिहू आणि ह्याची प्रयोगाने पुष्टी केली गेली आणि त्यांना maxT हे 2900 mK एवढे आहे असे मिळाले तर हे कन्फर्मड आहे आणि म्हणून वेन चे विश्लेषण बरोबर होते हे विश्लेषण पहिल्यांदाच सुदूर तार्यांच्या तपमानाचे अनुमान काढण्यासाठी देखील वापरले गेले होते आणि यासारख्या गोष्टी कारण तुम्हाला त्यांच्या स्पेक्ट्रममध्ये max कुठे आहे हे शोधायचे आहे आणि ते या सूत्रात ठेवायचे आणि तापमान शोधायचे आहे दुसरा एक अधिक महत्वाचे आहे आणि या साठी वेन नी काय मानले की जर एका उच्च तापमान T1 पासून जर मी एका कमी तापमान T2 कडे गेलो असे म्हणूयात कि रेडिएशन जे आणि दरम्यान समाविष्ट होते तेव्हा त्या डिस्प्लेसमेंट फॉर्मुल्यामुळे 2 रेडिएशन शिफ्ट होते काही हे एनर्जी कन्टेन्ट पहिल्या केस मध्ये T1 हे u होते आणि हे एनर्जी कन्टेन्ट बनले होते दुसऱ्या केस मध्ये जे u आहे आणि मी सावधगिरी बाळगली पाहिजे हे तापमान T2 येथे आहे त्यामुळे आपल्याजवळ जे आहे ते u हे u असे झाले आहे तथापि मला टेम्परेचर डिपेन्डन्स काय आहे ते माहित आहे ते म्हणजे एनर्जी कन्टेन्ट T4 ला प्रपोर्शनल आहे लक्षात ठेवा मी एनर्जी डेन्सिटी चे प्रमाण न घेता परंतु एनर्जी डेन्सिटी चे घेणार आहे आणि म्हणून माझ्याकडे असणार आहे uT14uT24 स्टीफन बोल्टझ्मन लॉनुसार हे प्रमाण असले पाहिजे आम्ही काय गृहित धरत आहोत स्टीफन बोल्टझ्मन लॉ अगदी लहान अंतरामध्ये एनर्जी कन्टेन्ट साठी सुद्धा लागू होतो परंतु तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला तुमचे उत्तर मिळाले आहे आणि जर ते जुळले तर आपण योग्य मार्गावर आहात तर आता म्हणूनच तुमच्याकडे आहे कि हि रिलेशनशीप आहे आता लक्षात घ्या की T1T2 T1λT2 आणि हे लगेचच तुम्हाला देते हे एकत्र तुम्हाला T1λT2 असे देते आणि आपण हे या समीकरणामध्ये ठेऊ आणि मला असे मिळणार आहे कि u हे 1T1T15 ला प्रपोशनल असणार आहे जे uλ1T25च्या बरोबर असणार आहे तर या कर्व च्या विश्लेषणाद्वारे आणि लॅम्बडा ज्या पद्धतीने शिफ्ट झाले आहे आम्हाला असे आढळले आहे की u1T5 हे u सारखेच आहे चला मला ह्या प्राईम्सला uλT'1T5असे म्हणू द्या आता मला हे देखील माहित आहे की Tकॉन्स्टन्ट तर याचा अर्थ असा आहे की u5uT' 5 आणि हे कॉन्स्टन्ट आहे राईट तर आपण या विश्लेषणाद्वारे काय मिळवले आहे की u5uλT' 5 हे एक कॉन्स्टन्ट आहे कोणत्या प्रकारचे कॉन्स्टंट असणार आहे हे मला माहित आहे उघड आहे u हे आणि तापमान या दोहोंवर अवलंबून आहे तर हे कॉन्स्टन्ट आहे मी काही फंक्शन म्हणून लिहीत आहे f कारण तुम्ही जसजसे एका स्थानापासून दुसर्या ठिकाणी जाता T बदलत नाही आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही या कॅव्हिटीचा आकार वाढवित आहात किंवा जर तुम्ही एका ब्लॅक बॉडी रेडिएशन पासून दुसरी कडे तपमान बदलत असाल तर तर हे त्याच्या सर्वसाधारण स्वरुपात fTλ असे असणार आहे अन्यथा ते निरंतर कॉन्स्टन्ट राहिले असते परंतु ते तुम्हाला u ला आणि T दोहोंचे फंक्शन म्हणून देणार नाही आणि म्हणूनच आपण हे ठेवले आहे आणि हे आपल्याला लगेचच असे सांगते की u हे fT5 अश्याच फॉर्म चे आहे हे वेन डिस्ट्रिब्युशन आहे हे तुम्हाला असे देखील सांगते की uu आणि माझ्या मागील लेक्चर मधून जर तुम्हाला आठवत असेल या आधीच्या एका लेक्चर मधून तर आपण असे मिळवले आहे कि u2cu तर u हे fT5आहे जे fTc552cu असे लिहिले जाऊ शकते आणि हे असे सुचवते कि u हे कोणत्यातरी इतर फंक्शन g रूपात आहे मी ला c लिहिले आहे जे Tआहे जे gT3असे देखील लिहिले जाऊ शकते तर हे 2 प्रकार आहेत जे वेन ने डीराईव्ह केले आहेत जे वेन ने डीराईव्ह केले होते महत्वाची गोष्ट जी मी बाजूला लिहीणार आहे ते आहे जे आपण प्राप्त केले ते T एक कॉन्स्टन्ट आहे आणि u 5 हे प्रत्येक दिल्येल्या साठी कॉन्स्टन्ट आहे म्हणून जर मला विशिष्ट तापमान विविध साठी प्रयोगात्मक कर्व दिला गेला तर मी नेहमीच इतर तापमानासाठी कर्व मिळवू शकतो कारण जसे तापमान बदलेल मी संबंधित मिळवेल जे TTच्या बरोबर असेल आणि नंतर हा फॉर्मुला वापरून जो असे सांगतो की u 5 uT' 5 मी uλT' शोधू शकतो म्हणून एका विशिष्ट तापमानासाठी प्रायोगिक कर्व दिल्यास स्पेक्टरल डेन्सिटीसाठी प्रयोगात्मक कर्व दिल्यास मी ह्या स्पेक्टरल डेन्सिटी इतर कोणत्याही तपमानासाठी मिळवू शकतो जे वेन च्या सूत्राची उपयुक्तता आहे आपण त्याचे पुढील काही लेक्चर्स मध्ये पुढील प्रयोगात्मक कर्व वीज अ वि विश्लेषण करूयात